विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण मटेरियल व्हेरिएन्सेसची गणना करण्याविषयी शिकत आहोत आपण शेवटच्या व्यख्यानात शिकलो होतो की भिन्न व्हेरिएन्सकसे मोजायचे आणि आता या समस्येचा उर्वरित भाग मी आता चर्चा करेन आपण इथे व्हेरिएन्ससंदर्भातील मोजमाप करीत आहोत वेगवेगळ्या समस्यांसह मटेरियल व्हेरिएन्सचा व्यवहार कसा असतो याची समग्र समस्या मी सांगू इच्छितो आपण वेस्टेज ची समस्या सोडविली आहे येथे आपण भिन्न वजन सांगण्याची समस्या सोडविली आहे नंतर मिश्रणाचे स्टॅंडर्ड वेट भिन्न असते हे हि पहिले व इतर काही समस्या मला असे वाटते की आपण ही समस्या काळजीपूर्वक आणि स्पष्टपणे समजून घेतल्यास मटेरियल व्हेरिएन्स मोठ्या प्रमाणात स्पष्ट होतील मागील वर्गात मी या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आपण गणना केली आहे की जेव्हा वेस्टेज ची समान समस्या दिली जाते तेव्हा आपण या प्रकारच्या परिस्थितीत मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्सची समायोजित करण्याची समस्या देत आहोत आपणास ओपनिंग स्टॉकची किंमत दिली जात नाही जेणेकरुन आपल्याला कोणती किंमत स्वीकारावी लागेल आपल्याला आवश्यक ती कारवाई पुढे करावी लागेल ज्याबद्दल आपण शिकत आहोत या सर्व गोष्टींबद्दल शेवटच्या वर्गात मी समस्यांबद्दल चर्चा केली आपल्याला यापैकी काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे म्हणून आपण प्रथम भिन्नता मोजली ज्यात तफावत आढळली ती आहे मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स आणि आपल्याला आढळले की मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स हि भिन्नता अनुकूल आहे मटेरियल कॉस्ट या भिन्नतेचा अर्थ म्हणजे मटेरियल कॉस्ट जी तिथे असणे अपेक्षित होते स्टॅंडर्ड कॉस्ट २66 २5 रुपयांनी खाली आहे म्हणजे ते एक अनुकूल भिन्नता आहे एक सकारात्मक भिन्नता आहे पुनःपुन्हा सांगितले जात आहे कि भिन्न भिन्नता आहे सकारात्मक किंवा नकारात्मक आपल्याला दोन्ही प्रकरणांमध्ये कारणे शोधणे आवश्यक आहे म्हणूनच आपण पुढे जाण्यापूर्वी या संदर्भातील इतर कारणे आणि इतर गोष्टी व्हेरिएन्स आणि पुढील भिन्नता कशी मोजता येईल हे शिकू या जे मी येथे करत आहे जे मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्सची किंमतीतील भिन्नतेमध्ये मी आधीच सांगितले आहे की मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स भिन्नतेची गणना करण्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि सूत्र काय आहे आता खर्चासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत खर्चात आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी घेतो एक म्हणजे मूलतः किंमत आणि दुसरे म्हणजे प्रमाण म्हणून जेव्हा आपण कॉस्ट व्हेरिएन्सच्या किंमतींची गणना करतो तेव्हा आपण स्टॅंडर्ड कॉस्ट आणि अॅक्च्युअल कॉस्ट दोन्ही बाबतीत किंमतीसह गुणाकार करतो आणि नंतर आपण मटेरियल स्टॅंडर्ड कॉस्ट यांच्यातील भिन्नतेची गणना करतो या प्रकरणात आता आपण मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स भिन्नता पुढील दोन भिन्नतांमध्ये विभाजित करू प्रथम व्हेरिएन्स म्हणजे मटेरियल प्राइस व्हेरिएन्स आणि दुसरे व्हेरिएन्स म्हणजे मटेरियल युसेज आता मटेरियल कॉस्टचे व्हेरिएन्स २८६ २५ अनुकूल आहे हे जाणून घेतल्यानंतर हे कसे आले आहे आपण आता हे शोधण्याचा प्रयत्न करू आपण हे साहित्य खरेदी करण्यासाठी दिलेल्या किंमतीमुळे होते की नाही याचा अर्थ असा होतो की स्टॅंडर्ड प्राईस च्या तुलनेत जास्त आढळते मग समस्या कुठे आहे आणि हा फरक अनुकूल का झाला आहे येथे मटेरियल कॉस्टचे व्हेरिएन्स आहे म्हणून आपण त्याचे पुढील 2 प्रकारांमध्ये विभाजन करू मटेरियल प्राइस व्हेरिएन्स आणि नंतर त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू तर आपण आता मटेरियल प्राइस व्हेरिएन्स किंमतीं ची गणना करू परंतु येते आपणास दोन समान उत्पादने दिलेली आहेत हे पहा जर आपण या पत्रकाकडे पाहिले तर आपल्याला येथे दोन उत्पादने दिली गेली आहेत या दोन उत्पादनांसाठी आपण असे म्हणू शकतो कि आपल्या समोर दोन समस्या आहेत ज्या बद्दल आपण इथे बोलत आहोत ती म्हणजे दोन उत्पादने तसेच येथे आपल्याकडे उत्पादन सामग्री आहे तयार केलेले युनिट शोधण्यासाठी मटेरियल इनपुट A आणि मटेरियल इनपुट B आपल्या कडील व्हेरिएन्स कशी मोजली पाहिजेत हे प्राईस व्हेरिएन्स या प्रकरणात आपण एकत्रित किंमत मोजली आहे परंतु किंमतीच्या बाबतीत आपण त्याची गणना A उत्पादनासाठी करत आहोत तेथे काही साहित्य A आणि साहित्य B आहे आणि नंतर आपण या दोन व्हेरिएन्सला एकत्रित करून मटेरियल प्राईस व्हेरिएन्स काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू तर आता आपण मटेरियल प्राइस व्हेरिएन्स ची गणना करू आणि आपण प्रथम मटेरियलच्या व्हेरिएन्स ची गणना करू ही एक सामग्री A आहे जेव्हा आपण येथे ही सामग्री A घेता तेव्हा आपल्याला त्याची स्टॅंडर्ड प्राईस पर युनिट मोजावी लागेल म्हणजे स्टॅंडर्ड प्राईस काय आहे त्यासाठी कोणते सूत्र आहे जर आपल्याला मटेरियल प्राइस व्हेरिएन्स ची गणना करण्याचे सूत्र आठवले तर हे सूत्र असे काहीतरी आहे जे आपण हे गणित करण्यासाठी घेतो हे सूत्र मूलतः स्टॅंडर्ड कॉन्टिटी पर युनिट वजा प्राईस पर युनिट आहे तर या प्रकरणात आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने सामोरे जावे लागेल कारण त्या बाबतीत प्रत्यक्ष माहिती आपल्याला दिली गेलेली नाही म्हणून आपल्याला प्राइस व्हेरिएन्स ची गणना वेगळ्या प्रकारे करावी लागेल परंतु शेवटी प्रक्रिया समान होईल म्हणजे याचा अर्थ असा आहे या प्रकरणात स्टॅंडर्ड प्राईसची गणना करावी लागेल कारण मूलभूतपणे फरक म्हणजे स्टॅंडर्ड प्राईस आणि अॅक्च्युअल प्राइस यामधला आहे आणि त्याला अॅक्च्युअल कॉन्टिटी ने गुणले आहे आता कंसाच्या बाहेर ही अॅक्च्युअल कॉन्टिटी कंसातील म्हणजे स्टॅंडर्ड प्राईस आणि प्रति युनिटची अॅक्च्युअल प्राइस तर आता आपण ते साहित्य घेत आहोत अॅक्च्युअल युसेज ची स्टॅंडर्ड प्राईस ८३० किलो अॅक्च्युअल युसेज ४ रुपये दराने स्टॅंडर्ड प्राईस काय आहे ८३० किलोच्या अॅक्च्युअल प्राईस साठी चार रुपये दराने स्टॅंडर्ड प्राईस किती होणार आहे म्हणजे मटेरियल कॉस्ट किती असेल म्हणजेच शेवटी हे आऊटपुट असेल तर ते किती होईल ते 33 3320 रुपये इतका आहे अॅक्च्युअल युसेज साठी हे स्टॅंडर्ड प्राईस म्हणून कार्य करत असल्याससूत्र कसे कार्य करेल तर अॅक्च्युअल युजेस गुणिले स्टॅंडर्ड प्राईस वजा अॅक्च्युअल प्राईस आपण येथे जवळजवळ समान गोष्टी करत आहोत म्हणजे अॅक्च्युअल युसेज ची स्टॅंडर्ड प्राईस असेल ८३० किलो ३० रुपये आणि ४ रुपये दराने होईल 33२० रुपये जी कि प्रत्यक्ष अॅक्च्युअल युसेज पेक्षा कमी होईल या प्रकरणात अॅक्च्युअल युसेज साठी अॅक्च्युअल प्राईस काय आहे आपल्याला पुन्हा येथे दोन भाग करावे लागतील पहिला म्हणजे 35 किलो वजनाचा ओपनिंग स्टॉक 4 रुपये प्रति किलो याची अंमलबजावणी किती येईल कारण अंतिम रक्कम असेल १४० आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती उर्वरित सामग्री किती असेल ते म्हणजे ७९५ किलो मी येथे त्याची कंसात मांडणी केली तर 4 25 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केल्यास ती असेल ३३७८ ७५ जर आपण या एकूण गोष्टी चा विचार केला तर हे कसे कार्य करेल आपण हे आधी हि पहिले आहे या दोन्हींची एकूण ३५२८ ७५ असे काहीतरी येईल शेवटी आपण मटेरियल प्राईस व्हेरिएन्स ची गणना करू शकतोत तर आपण येथे मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स गणना करू A साठी MPV किती असेल मटेरियल प्राईस व्हेरिएन्स साठी MPV किती असेल ही रक्कम १९८ ७५ म्हणून येईल तर तुम्ही याला १९८ ७५ रुपये म्हणू शकता आणि हे प्रतिकूल म्हणून आढळून येईल म्हणजे या संदर्भात आपणास माहिती मिळाली असता ती आपणास कल्पना जागृत करण्यास मदत करेल तर या मध्ये मटेरियल A च्या बाबतीत इनपुट A देण्यात आले आहे ज्यात आपण स्टॅंडर्ड प्राईस च्या तुलनेत मटेरियल खरेदी करण्यासाठी अधिक अॅक्च्युअल प्राईस दिली आहे म्हणून येथे आढळलेले उत्पादनात या इनपुटमुळे किंमतीला कोणताही अनुकूल फरक पडला नाही आता आपण मटेरियल B साठी अशीच गणना करू तर आपण B इथे घेतल्यास काय होईल पुन्हा येथे लिहू अॅक्च्युअल युसेज साठी स्टॅंडर्ड प्राईस किती असेल B च्या बाबतीत ११९० च्या अॅक्च्युअल युसेज स्टॅंडर्ड प्राईस 3 रुपये दराने हे किती येईल हे ३५७० येईल म्हणजे ११९० किलोग्रामच्या अॅक्च्युअल युसेज ची स्टॅंडर्ड प्राईस 3 रूपये दराने ३५७० आहे तर आता आपणास अॅक्च्युअल युसेज साठी अॅक्च्युअल प्राईस किती कमी आहे हे मोजावी लागेल आणि हे मोजल्या नंतर ४० किलो ग्रॅम संदर्भातील मोजणी करावी लागेल आणि त्यासाठी ओपनिंग स्टॉक आपणास कंसात घ्यावा लागेल आपल्या कडे 40 किलो वजनाचे ओपनिंग स्टॉक होता जो कि 3 रुपये प्रति किलो होता तर हे किती रुपये येईल म्हणजे ४० गुणिले ३ रुपये बरोबर १२० आणि तर १५० किलोग्रॅम खरेदी साठी २ ५ प्रति किलो नुसार मोजल्यास किती येईल तर ते असेल २८७५ तर ही दोन्ही आकडेवारी आपण येथे एकत्रित घेणार आहोत आणि त्यातून अंतिम मूल्य येथे असेल ३५७० म्हणजे अॅक्च्युअल युसेज ची स्टॅंडर्ड प्राईस मग अॅक्च्युअल प्राईस साठी अॅक्च्युअल युसेज काय असेल आपण या दोघांची बेरीज केली तर ती असेल २९९५ मग शेवटी आपण MPV मूल्यासाठी B च्या या मटेरियल प्राईस व्हेरिएन्स मोजला तर तो असेल ५७५ पण हा व्हेरिएन्सअनुकूल बनेल म्हणजे इथे आपल्याला कल्पना आली असेल कि आपल्या कडे २ इनपुट्स होती A आणि B आणि ती अनुकूल व्हेरिएन्स म्हणून आढळली जी कि मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स होती जर तेथे अनुकूल व्हेरिएन्स असेल तर त्या स्टॅंडर्ड प्राईस नुसार अॅक्च्युअल प्राईस कमी झाली असेल तर त्याचा अर्थ व्हेरिएन्स २८६ हा अनुकूल ठरेल तर आपण त्याला त्यापासून वेगळे करून पहिले पाहिजे कि ते मटेरियल प्राइस आणि मटेरियल युसेज मूळे अनुकूल मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स येणे शक्य होईल का आपण जेव्हा वस्तूंच्या कॉस्ट व्हेरिएन्सची गणना केली तेव्हा आपल्याला आढळले की प्रथम इनपुटच्या बाबतीत ते एक इनपुट A आहे आपल्याला आढळले की व्हेरिएन्स १९८ हि प्रतिकूल किंमत आहे म्हणजे या उत्पादनाने कोणत्याही कॉस्ट व्हेरिएन्स ची किंमत बदलली नाही नंतर आपण B उत्पादन पाहू आणि उत्पादन B च्या बाबतीत MPV ची गणना केली असता हे आपल्याला ५७५ रुपये इतकी मोठी रक्कम आपणास आढळली आहे येथे आपण अंतिम व्हेरिएन्स मोजणी साठी घेतला तर तो आपणास काहीश्या प्रमाणात अनुकूल असा आढळले याचे एक कारण असे कि आपण इथे एकूण मटेरियल प्राइस व्हेरिएन्स मोजण्याचा प्रयत्न केला आहे तर मग मटेरियल प्राइस व्हेरिएन्स काय असेल तर हे अश्या प्रकारे उद्भवेल कि तर ५७५ रुपये वजा १९८ ७५ रुपये केले असता याचे मोजमाप किती येईल रुपये ३७६ ५ जे कि शेवटी अनुकूल ठरेल तर याचा अर्थ असा आहे की प्राइस च्या काहीश्या हिश्याने व्हेरिएन्सतयार करण्यात कोणतीही भूमिका निभावली नाही जर आपण उत्पादनांच्या किंमतीच्या भागाबद्दल चर्चा केली तर त्याने कोणतीही भूमिका निभावली नाही परंतु A च्या बाबतीत तो एक नकारात्मक फरक आहे परंतु जर B अनुकूल असेल तर व्हेरिएन्स म्हणून आपण काही प्रमाणात त्याला किंमत म्हणू शकतो तर मटेरियल प्राइस व्हेरिएन्स ने मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स बदलण्यास आणि अनुकूलता प्राप्त करण्यासाठी किंवा ती मिळविण्या साठी भूमिका बजावली आहे कारण आपल्याला ३७६ ७५ ही मोठी रक्कम मिळाली आहे जी कि अनुकूल मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स आहे तर मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स किती येईल २८६ याचा अर्थ असा आहे की मटेरियल युसेज व्हेरिएन्स बद्दल काहीतरी संशयास्पद आहे युसेज व्हेरिएन्स कदाचित नकारात्मक होऊ शकतो आपण मटेरियल कॉन्टिटी व्हेरिएन्स ची गणना केल्यास आपणास हे नकारात्मक आढळले जेणेकरून मटेरियल युसेज चे नकारात्मक व्हेरिएन्स ३७६ वजा केल्यास शेवटी मटेरियल कॉस्टव्हेरिएन्स २८६ होईल आपणास अनुकूल म्हणता येईल तर आता आपण मटेरियल युसेज व्हेरिएन्सची गणना करू या आणि मग संदर्भातील अंतिम निर्णयाकडे वळता येईल तर आता आपण व्हेरिएन्स म्हणून ओळखल्या तिसऱ्या व्हेरिएन्स ची गणना करू ज्याला आपण मटेरियल युसेज व्हेरिएन्स म्हणून संबोधले आहे तर मटेरियल युसेज व्हेरिएन्स चे सूत्र काय आहे सर्वप्रथम सूत्र आठवण्याचा प्रयत्न करा सूत्र आहे स्टॅंडर्ड प्राईस पर किलो गुणिले स्टँडर्ड कॉन्टिटी वजा अॅक्च्युअल कॉन्टिटी तर यातून किंमत लक्ष्यात येईल जे व्हेरिएन्स आपणास मोजवायचे होते त्याला कंसात घ्यावे लागेल आणि इतर घटकांनां कंसाच्या बाहेर ठेववावे लागेल त्याचा अर्थ हा आहे कि मटेरियल परीस व्हेरिएन्स प्रति किलोग्रॅम कंसाच्या आत होते आणि मटेरियल युसेज व्हेरिएन्स कॉन्टिटी ज्याला आपण युसेज म्हणतो त्याला हि कंसात घ्यावे लागेल हे अगदी सोपे आहे तुम्ही हे सूत्र सहज लक्ष्यात ठेवू शकतातर आता आपण सर्वप्रथम उत्पादन A साठी चे मटेरियल युसेज व्हेरिएन्स ची गणना करू तसेच आपणास उत्पादन A किंवा इनपुट A मोजायचे आहे तर मटेरियल A साठी व्हेरिएन्स घ्यावे लागेल जवळपास ४ रुपये तर मग याचे सूत्र काय असेल स्टँडर्ड प्राइस प्रति किलोग्रॅम गुणिले स्टॅंडर्ड कॉन्टिटी वजा अकयच्युअल कॉन्टिटी तर याचा अर्थ असा आहे की आपण सामग्री A ची गणना केली तर स्टॅंडर्ड प्राईस काय असेल जर प्राइस ४ असेल तर स्टॅंडर्ड कॉन्टिटी काय असेल 800 किलो ग्राम पण आपण येथे अकयच्युअल घेतली आहे ८३० किलो ग्राम मग A साठी असलेले मटेरियल युसेज व्हेरिएन्स म्हणजे नेमकं काय ते असेल १२० जे कि प्रतिकूल असेल आणि मग मटेरियल बी साठी किती असेल रुपये ३ प्रमाणे तसेच स्टॅंडर्ड कॉन्टिटी काय असेल १२०० किलो ग्राम आणि आपण वापरली आहे ११९० किलो ग्राम तर हे व्हेरिएन्स नेमके किती होईल १० गुणिले ३ रुपये जे कि येईल ३० रुपये जे कि अनुकूल असेल तर आपणास इथे एकूण MUV किती असेल ते मोजू रुपये ९० जे कि अनुकूल असेल तर इथे आता आपलयाला अगदी वास्तविक उत्तरं मिळेल तर ते काय असेल ते आहे व्हेरिएन्स आणि त्याची गणना कशी करायची तर मटेरियल युसेज व्हेरिएन्स असेल ९० तर आता आपण या व्हेरिएन्सचे प्रमाण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण हे व्हेरिएन्स घेतल्यास आणि येथे मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्ससाठी चाचणी लागू केल्यास आपण उदाहरणार्थ एमसीबी बरोबर आहे एमपीबी प्लस एमयूव्ही आपण हे घेतल्यास मटेरियल कॉस्टमध्ये किती फरक येईल २८६ २५ आणि तो अनुकूल ठरेल मागील शीटमध्ये मटेरियल प्राइस व्हेरिएशन घेतल्यावर एकूण किंमत किती होती ती होती ३७६ २५ आणि हा अनुकूल व्हेरिएन्स होता तर 376 हे अनुकूल व्हेरिएन्स आहे हा अनुकूल व्हेरिएन्स असणार आहे म्हणून जर आपण हे ३७६ २५ वजा केल्यास मटेरियल युसेज व्हेरिएन्स 90 प्रतिकूल झाला आहे म्हणून आपण त्यास वजा करीत आहोत त्यामुळे दोन्ही बाजू अनुकूल आहेत २५ अनुकूल आहे म्हणून ही दोन्ही व्हेरिएन्स एकमेकांशी बरोबरीने आहेत म्हणून आपण असे गृहित धरू शकता की आपण जे बदल केले आहेत ते भिन्न आहेत ते व्हेरिएन्स आहेत आणि व्हेरिएन्स मोजण्याच्या अचूकते बद्दल शंका नाही जेव्हा आपण चुकता तेव्हा आपण मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स दोन घटकांमध्ये विभाजित करतो मटेरियल प्राईस व्हेरिएन्स आणि मटेरियल युसेज व्हेरिएन्स तर येथे कॉस्ट वाढविण्यास दोषी कोण आहे हे आपल्याला समजते जर तफावत प्रतिकूल असेल आणि प्रतिकूल परिस्थितीत कॉस्ट चे नियंत्रण करण्यास कोणी योगदान दिले असेल या फक्त दोन गोष्टी म्हणजे दोन कार्ये आहेत एक म्हणजे कॉस्ट ला दिलेली प्राईस आणि दुसरे म्हणजे योगदान म्हणजे ही कॉस्ट म्हणजे युसेज मग आपण स्टॅंडर्ड पेक्षा जास्त कॉस्ट ची कॉन्टिटी मोजली आहे जास्त प्रमाणात वापर केला आहे की नाही याची तपासणी करावी लागेल आपल्याला सत्यापित करावे लागेल की हे व्हेरिएन्स अनुकूल किंवा प्रतिकूल का आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करा नकारात्मक व्हेरिएन्स कारक ओळखण्यासाठी प्रतिकूल व्हेरिएन्स सर्वात महत्वाची आहे आता आपण पुढील व्हेरिएन्स साठी कडे जात आहोत आणि त्या व्हेरिएन्सची गणना केली जाईल ज्याला मटेरियल मिक्स व्हेरिएन्सेस हा चौथा फरक आहे MMV म्हणून जर आपण मटेरियल मिक्स व्हेरिएन्स शोधत असाल आता आपल्याला आढळेल की दोन वजन हे भिन्न आहेत स्टॅंडर्ड वजन हे इनपुट वजन आहे स्टॅंडर्ड वजन २००० किलो आहे आपण दिलेली इनपुट 2020 किलो आहे आपण दिलेली अॅक्च्युअल उत्पादन 2020 किलो आहे आपण त्या सामग्रीची गणना केली आहे आणि जर आपण ते पाहिले तर एकूण ओपनिंग स्टॉक त्यानुसार समायोजित केले तर ते 2020 किलो म्हणून कार्य करते आपण वापरलेली एक्च्युअल मटेरियल आणि स्टॅंडर्ड २००० किलो होते म्हणूनच आपण प्रकरणातच देण्यात आले होते की हे A च्या ४० टक्के B चे ६० टक्के आहे आणि १५ टक्के अपव्यय समायोजित करून आउटपुट १७०० किलो असेल तेव्हा आपल्याला एकूण इनपुट शोधणे आवश्यक आहे तर आपणास हे कळले की आउटपुट १७०० किलोग्रॅम आहे आणि त्याचा अपव्यय १५ टक्के आहे म्हणजे एकूण इनपुट ४० आणि ६० असावे दोनची बेरीज २००० होईल म्हणून आपण तसे वागतो परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण संपूर्ण वापरा कडे गेलो तर मागील पत्रकात तुम्ही पहिले तर तो तुम्हाला किती मिळेल ७९५ अधिक ३५ ओपनिंग स्टॉक 35 होता आणि खरेदीमधून वापरलेले मटेरियल ७९५ होते जेणेकरून करते का आणि करते तर किती प्रमाणात ८३० या बाबतीत जर आपण येथे वापरलेल्या गोष्टींबद्दल बोललो तर हे ११५० म्हणून काम करते या ११५० पैकी ४० हा खरेदीचा ओपनिंग स्टॉक होता आणि हे वापरले गेले होते जेणेकरून हे ११५० आढळले मग आपण या साठी वापरलेली एकूण रक्कम ८३० आहे तर या २०२० किलोच्या एकूण वापरापैकी जे काही असेल त्याचा अर्थ म्हणजे दोन वजन भिन्न आहेत म्हणून जर दोन वजन भिन्न असतील तर जेव्हा मिक्स चे स्टॅंडर्ड वजन हे मिक्स च्या अॅक्च्युअल वजनापेक्षा भिन्न असेल तर कोणते सूत्र येथे लागू केले जाईल तिसरे सूत्र येथे लागू केले जाईल तो म्हणजे एकूण वेट ऑफ स्टैंडर्ड मिक्स गुणिले स्टैंडर्ड कॉस्ट ऑफ स्टैंडर्ड मिक्स वजा स्टैंडर्ड कॉस्ट ऑफ अॅक्च्युअल मिक्स आपण येथे एक सूत्र वापरात आहोत जर आपण ते सूत्र वापरत असाल तर अॅक्च्युअल मिक्सचे एकूण वजन किती आहे हे २०२० किलो आहे स्टैंडर्ड वजन किती आहे गुणिले स्टैंडर्ड कॉस्ट ऑफ स्टैंडर्ड मिक्स वजन किती होते २००० किलो आणि आता स्टँडर्ड मिक्सची एक स्टँडर्ड किंमत काय आहे आपण आधीच गणना केली आहे आणि ते ६८०० रुपये आहे जेणेकरून आपण ते अॅक्च्युअल मिक्स च्या कंसात वजा करू आता आपल्याला अॅक्च्युअल मिक्स ची स्टँडर्ड किंमत मोजावी लागेल आणि दोन्ही प्रकरणांमध्ये ते भिन्न आहे तर पहिल्या प्रकरणात A B उत्पादनांच्या बाबतीत४ रुपये दराने ८३० किलोग्राम प्रति किलो वापरा आणि दुसरा घटक म्हणजे काय दुसरा घटक म्हणजे 3रुपये दराने ११९० कि म्हणून हे स्पष्ट आहे जर तुम्ही एकूण रकमेची गणना केली जर तुम्ही हा भाग सोडवला तुम्हाला येथे दोन आकडेवारी मिळतील जी ६८६८ वजा रुपये ६८९० आहेत उणे 22 इतकी असेल २२ रुपये हे प्रतिकूल असतील पुन्हा मटेरियल मिक्स व्हॅरियन्स देखील नकारात्मक व्हॅरियन्स म्हणून आला आहे जो 22 प्रतिकूल आहे आणि शेवटी आपण पाच व्हॅरियन्स मोजतो आणि त्या व्हॅरियन्स ला मटेरियल यिल्ड व्हॅरियन्स म्हणून म्हटले जाते म्हणून त्याला या प्रकरणात मटेरियल यिल्ड व्हॅरियन्स म्हणतात मटेरियल यिल्ड व्हॅरियन्स बद्दल आपल्याला येथे फॉर्म्युला लागू करावा लागेल मी सूत्र लिहितो जेणेकरून आपण ते सहजपणे लक्षात घेऊ शकाल स्टॅंडर्ड रेट गुणिले अॅक्च्युअल यिल्ड वजा स्टॅंडर्ड यिल्ड तर आता आपल्याला स्टॅंडर्ड रेट आणि नंतर मानक अॅक्च्युअल यिल्ड मायनस स्टॅंडर्ड यिल्ड शोधणे आवश्यक आहे जर आपणास याची गणना करायची असेल तर प्रथम आपल्याला स्टॅंडर्ड रेट लागू करावा लागेल स्टॅंडर्ड रेट काय आहे मी म्हणतो ते ४ रुपये आहे ते ४ रुपये कसे आहेत आधीच्या पत्रकात आपण आधीच मोजली जाणारी स्टॅंडर्ड किंमत किती आहे आपण मोजलेल्या त्या साहित्याची स्टॅंडर्ड किंमत होती जर ती येथे उपलब्ध असेल तर या प्रकरणात एकूण रक्कम बाहेर येईल जर आपण येथे गणना केली असेल तर हे पहा की स्टॅंडर्ड उत्पादन म्हणजे एकूण मिक्स स्टॅंडर्ड नुसार स्टॅंडर्ड मिक्स ची किंमत होती तर स्टँडर्ड मिक्सची प्रमाणित किंमत किती होती स्टँडर्ड मिक्सची जी प्रमाणित किंमत होणार आहे ज्याची आपण आधीच गणना केली आहे ते किती आहे ते ६८ आहे मी हे येथे स्वतंत्रपणे लिहीन६८ ही एकूण रक्कम आहे आणि शेवटी काय आहे आपण याला पुढील स्टॅंडर्ड आउटपुट म्हणून म्हणू शकता स्टॅंडर्ड रेट म्हणजे एकूण स्टॅंडर्ड कॉस्ट भागिले नेट स्टॅंडर्ड आऊटपुट तर अपव्यय समायोजित करून नेट स्टँडर्ड आउटपुट कसे मोजायचे तर याचा अर्थ असा आहे की स्टँडर्ड मिक्सची स्टॅंडर्ड कॉस्ट किती आहे हे ६८०० आहे आपण आधीच गणना केली आहे आणि नेट स्टँडर्ड आउटपुट नेट स्टँडर्ड आउटपुट किती आहे आपण दिलेली एकूण रक्कम २००० किलोग्राम इनपुट आहे म्हणूनच १५ टक्के अपव्यय समायोजित केल्यानंतर हे १७०० किलो अपेक्षित होते म्हणजे याचा अर्थ स्टॅंडर्ड रेट ४ रुपये आहे हे ४ आहे आणि आता आपण येथे प्रत्यक्ष उत्पन्न म्हणून घेत आहोत आता अॅक्च्युअल यिल्ड काय आहे अॅक्च्युअल यिल्ड आता आम्हाला काय दिले आहे अॅक्च्युअल यिल्ड आपल्याला परत प्रकरणात जाऊन अॅक्च्युअल यिल्ड काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करूया २००२ या महिन्यात या वर्षात कंपनीचे उत्पादन १७०० किलो उत्पादन होते १७०० किलो अंतिम उत्पादन तर ते अॅक्च्युअल आहे १७०० किलो अॅक्च्युअल यिल्ड होते आणि स्टॅंडर्ड यिल्ड काय होते आपण येथे १७७० किलोग्राम घेऊ आता मी हे कसे मोजले हा १७७० किलो दिलेल्या इनपुटच्या प्रमाणात आहे येथे काय दिले गेले येथे दिलेला इनपुट २०२० आहे ते २००० नाही २००० किलो इनपुट देऊन आपण २०२० चे खरे इनपुट दिले आहे उत्पादन १७०० किलो आहे तर २०२० किलोचे इनपुट देऊन प्रमाणित उत्पन्न काय आहे ते १७७० किलो आहे आपण याबद्दल बोलता तर आपण म्हणू शकता की हा प्रतिकूल फरक आहे हे नकारात्मक व्हेरिएन्सआहे आपण हा फरक येथे घेतल्यास हे कार्य करेल कारण १७ चा फरक आहे म्हणून याचा अर्थ ४ ते १७ हा यिल्ड व्हेरिएन्सआहे आपण येथे ६८ प्रतिकूल गणना करू आता आपल्याला येथे तपासावे लागेल आपण येथे तपासणी लागू केली तर आपणास सहजपणे कळू शकेल की येथे काय लागू करावयाचे आहे आणि या प्रकरणात आपण प्रथम किंमत लागू केली आहे की मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स किंमती इतकीच मटेरियल प्राईस व्हेरिएन्स आहे आणि युसेज व्हेरिएन्स म्हणून आपण दोन्ही बाजू दोन्ही घटक ठेवले तर आढळले की दोन्ही प्रकरणांमध्ये ते २८६ २५ आहे आता जर आपल्याला या मटेरियल मिक्स आणि मटेरियल यिल्ड व्हेरिएन्स तपासणी लागू करावीशी वाटली तर येथे दुसरा तपासणीचा मटेरियल युसेज व्हेरिएन्स असणे आवश्यक आहे मटेरियल युसेज व्हेरिएन्स तसेच मटेरियल मिक्स व्हेरिएन्स तसेच मटेरियल यिल्ड व्हेरिएन्स बरोबर असणे आवश्यक आहे म्हणून मटेरियल मिक्स व्हेरिएन्स किती आहे जर आपण मटेरियल युसेज व्हेरिएन्सची गणना केली तर आमच्यासह मटेरियल युसेज व्हेरिएन्स ९० प्रतिकूल होते आणि मटेरियल मिक्स प्रकार म्हणजे काय आपण येथे वापरलेले मटेरियल मिक्स व्हेरिएन्स २२ प्रतिकूल आहे आणि हे ६८ प्रतिकूल आहे हे ९० बरोबर ९० च्या बरोबरीने किती येते जर आपण या दोन्ही बाजू घेतल्यास ९० बरोबर ९० हे दोन्ही प्रतिकूल आहेत आणि याचा अर्थ असा आहे की आपला व्हेरिएन्स ज्याची आपण येथे गणना केली आहे तेच ते अचूक गणना करणारे व्हेरिएन्स आहेत म्हणजे त्याचा अर्थ आपला व्हेरिएन्स बरोबर आहे आता या ५ व्हेरिएन्समोजल्यानंतर आम्हाला ही कारणे अनुकूल किंवा प्रतिकूल का आहेत याची कारणे शोधून काढावी लागतील याचा अर्थ असा आहे की व्हेरिएन्स स्वतःच वाईट आहे व्हेरिएन्स तेथे नसावे म्हणून आपल्याला त्याची कारणे शोधायला हवीत आणि त्या संदर्भात मी आपणाशी पुढील वर्गात चर्चा करेन की हे व्हेरिएन्स शोधण्याच्या कारणांचे विश्लेषण कसे करावे जेणेकरून पुढच्या वेळी हे बदल दिसू शकणार नाहीत तर या याबाबत पुढील व्यख्यानांमध्ये आपल्याशी चर्चा करेन खूप खूप धन्यवाद